नमस्कार तर याआधीच्या व्याख्यानात आपण कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल विषयी चर्चा करीत होतो आणि आपण ग्राफिकल पध्दतीने कॉन्व्होल्यूशन इंटिग्रलचे कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात केली होती तर आपण कालच्या व्याख्याना वरून आपली चर्चा पुढे चालू करु कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल बद्दल आपण काय चर्चा केली ती संक्षिप्तपणे बघूया आपण चर्चा केली की कॉन्व्होल्यूशन म्हणजे होल्डिंग होल्डिंग चा अर्थ म्हणजे आपण कॉन्व्होल्यूशन इंटीग्रलचा भाग असेलल्या एका फंक्शनची मिरर इमेज घेतो आणि मग दोन फंक्शन्सचे कॉन्व्होल्यूशन हे कॉन्व्होल्यूशन इंटीग्रलच्या माध्यमातून साध्य केले जे yt ∞f1f2t λdλ अशा प्रमाणे आहे तर अशाप्रकारे आपण कॉन्व्होल्यूशन इंटीग्रल बद्दल चर्चा केली आहे आणि मग आपण असे म्हटले की f1आणि f2चे कॉन्व्होल्यूशन ftf1tf2t असे दर्शविले जाते तर हे परिभाषित करते की ही दोन्ही फंक्शन्स एकत्रित होत आहेत आणि आउटपुट y आहे आता आपण हे देखील मिळवले की f1tf2t चे लाप्लास ट्रान्सफॉर्म हे केवळ ह्यांच्या संबंधित फंक्शन्सच्या लाप्लास ट्रान्सफॉर्मचा F1s F2s अशा प्रकारे गुणाकार करून मोजले जाऊ शकते याचा अर्थ असा की टाईम डोमेन मधील कॉन्व्होल्यूशन हे s डोमेन मधील गुणाकारा इतकेच आहे तसेच आपण कॉन्व्होल्यूशन इंटीग्रलचे मूल्यांकन करण्याच्या ग्राफिकल दृष्टिकोनावर आपली चर्चा सुरू केली आणि आपण म्हणालो होतो की कन्व्होल्यूशन इंटिग्रलचे मूल्यांकन करण्यासाठीच्या ग्राफिकल प्रक्रियेमध्ये सहसा चार स्टेप्स असतात त्या चार स्टेप्स पैकी पहिली स्टेप्स म्हणजे फोल्डिंग याचा अर्थ म्हणजे आपण एका फंक्शनची म्हणजे या h ची ओर्डिनेट एक्सिस भवती मिरर इमेज घेतो तर त्यामुळे आपल्याला h असे फंक्शन मिळेल त्यानंतर मग दुसरी पद्धत म्हणजे डिस्प्लेसमेंट ज्यामध्ये आपण h हा t ने शिफ्ट किंवा डीले करतो ज्यामुळे आपल्याला ht λ हे फंक्शन मिळते तिसरी पद्धत म्हणजे गुणाकार आहे ज्यामध्ये आपण ht λ आणि दुसरे फंक्शन x यांचा गुणाकार घेतो आणि नंतर इंटिग्रेशन मिळवतो दिलेल्या टाईम t साठी आपण 0λt असे असतांना ht λx λ या गुणाकाराच्या अंतर्गत येणारा एरिया कॅलक्युलेट करतो आणि नंतर आपल्याला h आणि x या फंक्शनचे कॉन्व्होल्यूशन मिळते आता हा दृष्टीकोन आपण एका उदाहरणाच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया समजा आपल्याकडे दोन फंक्शन्स आहेत एक आहे x1 जे आकृती मध्ये दर्शविलेले आहे आणि x2 हे देखील आकृतीत दर्शविले आहे आपल्याला काय करायचे आहे की आपल्याला या दोन सिग्नलचे कॉन्व्होल्यूशन शोधणे आवश्यक आहे म्हणून ज्या चार स्टेप्सबद्दल आपण चर्चा केली त्यांचा आपण उपयोग करू आणि x1tआणि x2 चे कॉन्व्होल्यूशन शोधण्याचा प्रयत्न करू तर कॉन्व्होल्यूशनसाठी पहिल्या स्टेप प्रमाणे आपण प्रथम x1t फोल्ड करू तर आपण पाहू शकतो की फोल्ड केल्यावर हे असे दिसते आणि मग आपण t ने शिफ्ट करतो आणि शेवटी t च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू साठी आपण आता दोन फंक्शन्स चा गुणाकार करतो आणि नंतर त्याच्या ओव्हरलॅपिंग रिजन चा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी ते इंटिग्रेट करतो त्यामुळे आपण काय करणार आहोत तर प्रथम आपण मिरर इमेज घेऊ म्हणजे x1t ची मिरर इमेज हि आकृतीत दाखविल्याप्रमाणे असेल म्हणून आता ती x1 λ होईल तुम्ही एक एक्सिस म्हणून घ्या म्हणजे आता या आकाराऐवजी ती मिरर इमेज बनली आहे आता हा आकार असा आहे आणि मग आपण फंक्शन t ने शिफ्ट करू त्यामुळे आता आपण ते t ने शिफ्ट केल्यावर ते एक्सिस वर शिफ्ट होईल आणि आता ते t 1ते t दरम्यान असेल मिरर इमेज मध्ये ते 1 ते 0 च्या दरम्यान होते आता ते t 1 ते t दरम्यान असेल आता जर तुम्ही हे विशिष्ट फंक्शन x1t λसरकवणे सुरू केले आणि ते x2 वर स्थानांतरित केले कारण येथे ते आता x2 होईल तर आपण हे दोन्ही सिग्नल एकाच एक्सिसवर ठेवू म्हणजे काय होईल तर तुम्ही आता t च्या विविध व्हॅल्यूच्या संदर्भात हे इंटिग्रल शिफ्ट करणे सुरू कराल आणि मग आपल्याला t च्या विविध व्हॅल्यूच्या बाबतीत इंटिग्रल काय आहे ते सापडेल तर पहिल्यांदा आपण जेव्हा 0t1असेल त्या विषयीबघूया या प्रकरणात t चे कमाल मूल्य 1 असेल तर जेव्हा आपल्याकडे या टप्प्यावर 1 असेल तेव्हा याचा अर्थ असा आहे की या दोन फंक्शन्समध्ये कोणतेही ओव्हरलॅपिंग होणार नाही म्हणजे आपण असे म्हणू शकतो की x1tx2t 0 0 t 1 पुढे 1t2 असताना त्यामुळेआता काय होईल तर दोन सिग्नल 1 आणि t दरम्यान ओव्हरलॅप होतील तर पूर्वी इथे असलेले हे फंक्शन जर तुम्ही शिफ्ट करायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल की टाईम 1 आणि t दरम्यान हे फंक्शन ओव्हरलॅप होईल म्हणजे आपण आता काय करू शकतो तर आपण कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल वापरून या दोन फंक्शन्सचे कॉन्व्होल्यूशन हे ह्या 1t2 साठी yt1t21dλ2λ।t12t 1 अशाप्रकारे लिहू शकतो आता आपण हे सिग्नल पुढे सरकवू ह्या दिशेला पढे सरकवू त्यानंतर आपण दोन सिग्नलच्या कॉन्व्होल्यूशनची व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करू जेव्हा टाईम 2t3असेल तर जेव्हा तुम्ही2t3साठी पहाल तेव्हा दोन सिग्नल पूर्णपणे ओव्हरलॅप होतील आणि ओवरलॅप पूर्णपणे ते t च्या दरम्यान असेल कारण फंक्शन x1 हा ते t च्या दरम्यान आहे तर काय होईल ytt 1t21d2λ।t 1t 22t3 असेल पुन्हा जेव्हा टाईम हा 3t4 असेल म्हणजे x1 या फंक्शनचा काही भाग हा x2आणि x1 दरम्यान ओव्हरलॅप होईल आणि हे सिग्नल आणि 3 दरम्यान ओव्हरलॅप होईल म्हणून ytt 1321dλ2λ।t 13 23 t18 2t3t4असेल आता टाईम t 4 असताना तुम्ही बघू शकता की आता सिग्नल ओव्हरलॅप नाहीत म्हणजे आपण आता काय म्हणू शकतो तर t 4 साठी yt 0 आहे आता जर तुम्ही सर्व समीकरणे एकत्र केली तर आपण असे म्हणू शकतो की yt00≤t≤1 2t 21≤t≤2 22≤t≤3 8 2t 3≤t≤4 0t≥4 असेल आता आपल्याला जे काही मिळेल ते आपण प्लॉट केले तर आपल्याला 1 पर्यंत मिळेल सुरुवातीला ते 0 असेल आणि नंतर ते वाढत जाईल कारण ते 2 t 2 आहे त्यानंतर ते कमाल व्हॅल्यू म्हणजे 2 वर स्थिर होईल आणि नंतर पुन्हा 8 2t या व्हॅल्यू प्रमाणे कमी होईल आणि मग शेवटी 0 होईल तर तुम्हाला आता जे मिळाले ते हे फंक्शन yt म्हणजे आपण उदाहरणात मांडलेल्या मांडलेल्या x1आणि x2या दोन फंक्शन्सचे कॉन्व्होल्यूशन आहे आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही सर्किट विश्लेषणामध्ये कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल कसे वापराल तर मग आपण सर्किट सोडविण्यासाठी कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल कसे वापरतो हे आणखी एका उदाहरणाच्या माध्यमातुन बघूया आपण खाली आकृतीत दर्शविल्याप्रमाणे एक RL प्रकारचे एक सर्किट घेऊया आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक्साइटेशन मुळे कोणत्याही टाईम t साठी रिस्पॉन्स i0 शोधताना आपण कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल वापरू तर आता हे t 0 ला वापरलेली एक्साइटेशन आहे ज्याची व्हॅल्यू 1 आहे आणि ते t 2 साठी 0 होते तर आता या समस्येचे निराकरण करण्यासाठी पहिल्यांदा आपण ज्या तंत्रज्ञानाची चर्चा केली आहे ते वापरू त्या तंत्रज्ञानात सर्वात पहिले आपण सर्किटचा युनिट इम्पल्स रिस्पॉन्स म्हणजे h शोधु म्हणून जेव्हा आपल्याला युनिट इम्पल्स रिस्पॉन्स वापरायचा असेल तेव्हा आपण s डोमेनमध्ये योग्य डिव्हिजन प्रिंसिपल वापरू आणि i0ची व्हॅल्यू शोधू तर मग सर्वात आधी आपण या सर्किटला s डोमेनमध्ये कन्व्हर्ट करू त्यामुळे जेव्हा तुम्ही s डोमेन मध्ये कन्व्हर्ट करता तेव्हा करंट सोर्स हा Is होईल रेजिस्टन्स तसेच राहील आणि 1H व्हॅल्यूचा इंडक्टर s होईल या बाबतीत करंट I0आहे आता आपल्याला या विशिष्ट सर्किटचे ट्रान्सफर फंक्शन म्हणजे I0Is शोधायचे आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण I0ची व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करू तर I0म्हणजे जर तुम्ही येथे करंट डिव्हिजन वापरले म्हणजेच जेव्हा तुम्ही करंट डिव्हिजन वापरता तेव्हा I0ची व्हॅल्यू I01s1Is असेल तर हे तुम्हाला करंट डिव्हिजनच्या मदतीने मिळेल नंतर तुम्ही ट्रान्सफर फंक्शन शोधू शकता ट्रान्सफर फंक्शन असेल HsI0Is1s 1 आता जर तुम्ही Hsचे इन्वर्स ट्रान्सफॉर्म घेतले तर तुम्हाला मिळेल h e tu आणि मुळात हा सर्किटचा इम्पल्स रिस्पॉन्स आहे आता करंट सोर्स बद्दल पाहूया जो असा दिलेला आहे ist ut u तर आता असे होईल की फक्त या एवढ्या कालावधीसाठी Is हा 1 होईल अन्यथा इतर वेळी ते झिरो असेल म्हणून जेव्हा तुम्ही Isला दोन युनिट स्टेप फंक्शन मध्ये कन्व्हर्ट करता तेव्हा तुम्ही ते ut u अशा प्रकारे दर्शवाल कारण ते दोन सेकंदांनी उशिरा आहे आता तुमच्याजवळ isआहे तुम्हाला सर्किटचा इम्पल्स रिस्पॉन्स मिळाला आहे त्यामुळे आता आपल्याला कॉन्व्होल्यूशन इंटिग्रलचा वापर करून कोणत्याही टाईम t साठी i0ची व्हॅल्यू शोधावी लागेल म्हणून आपण हे करू शकतो की आपण Isआणि h या फंक्शन्सचे कॉन्व्होल्यूशन घेऊ त्यामुळे आपण 0tisht λdλ हे असे लिहू शकतो म्हणून आपण isu uλ 2 ही व्हॅल्यू वापरू त्यानंतर आपण e t d ने गुणाकार करू जी म्हणजे आपण मिळवलेली व्हॅल्यू आहे म्हणजे आपल्याकडे आता सोडविण्यासाठी कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल तयार आहे आता इथे जर तुम्हाला हे विशिष्ट इंटिग्रल दिसत असेल तर तुम्ही या इंटिग्रलला टाईम झिरो ते 2 च्या दरम्यान दोन भागांमध्ये विभाजित करू शकता ही विशिष्ट व्हॅल्यू झिरो होईल कारण जेव्हा t 2 पेक्षा जास्त असेल तेव्हा ते 1 होईल त्यामुळे टाईम t झिरो ते 2 दरम्यान असताना हे झिरो असेल म्हणून शेवटी आपल्याकडे फक्त हे बाकी आहे जे म्हणजे 1 आणि e t आहे कारण झिरो पेक्षा जास्त t साठी हे u1असेल तर जेव्हा तुम्ही ह्याचे निराकरण कराल तेव्हा तुम्हाला टाईम t झिरो ते 2 च्या दरम्यान असताना ह्या i0ची व्हॅल्यू 1 e t मिळेल आता हा टाईम t जेव्हा 2 पेक्षा जास्त असतो तेव्हा हे तेथेच राहील म्हणून जेव्हा तुम्ही या दोन टर्म वेगळ्या करता तेव्हा तुम्ही असे म्हणू शकता की ue t dचा इंटीग्रल आपण आधीच्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केल्याप्रमाणेच असेल म्हणून तुम्ही 1 e t ही व्हॅल्यू सहज वापरू शकता आणि नंतर पुढे फंक्शन uλ 2 आहे आता तुम्हाला माहीत आहे की जेव्हा टाईम t हा झिरो ते t दरम्यान असतो तेव्हा ह्याची व्हॅल्यू 1 असते त्यामुळे आपण ह्या इंटीग्रलची व्हॅल्यू 2 ते झिरो अशी बदलू त्यामुळे ही व्हॅल्यू 1 आहे आणि सोबत e t d आहे आता जर तुम्ही याचे निराकरण केले तर तुम्हाला या विशिष्ट करंटची व्हॅल्यू e t अशी मिळेल तर या क्षणी करंट एक्सपोनेन्शियली वाढत आहे जर तुम्हाला या विशिष्ट सिग्नलवर i0 देखील प्लॉट करण्यास सांगितले तर झिरो ते 2 दरम्यानच्या टाईम t साठी करंट एक्स्पोनेन्शली वाढतो त्यामुळे रिस्पॉन्स असा असेल आणि 2 पेक्षा अधिक t साठी ही टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून रिस्पॉन्स e t ने नियंत्रित केला पाहिजे म्हणजे 2 पेक्षा अधिक t साठी तो एक्सपोनेन्शियली कमी होत जाईल म्हणूनच 2 पेक्षा अधिक t साठी i0 एक्सपोनेन्शियली कमी होत जाईल तर इनपुट सिग्नल is साठी हा करंट i0 चा रिस्पॉन्स आहे तर आता तुम्हाला समजले असेल की तुम्ही कॉन्व्होल्यूशन इंटिग्रलच्या सहाय्याने सर्किट्सचे निराकरण कसे करू शकता आता आपण नेटवर्क स्टॅबिलिटी नावाच्या आणखी एका संकल्पनेकडे जाऊया येथे सर्किटचा इम्पल्स रिस्पॉन्स बाउन्डेड असल्यास सर्किट स्टेबल असते म्हणजे जेव्हा t→∞असल्यास h मर्यादित व्हॅल्यू मध्ये कन्वर्ज होतो तर गणिताच्या दृष्टीने तुम्ही असे म्हणू शकता की जेव्हा t∞htfinite फाइनाइट असतो तेव्हा सर्किट कॉन्स्टंट constant स्थिर असते तर आता आपल्याला माहित आहे कि ट्रान्सफर फंक्शन H हा इम्पल्स रिस्पॉन्स h चा लाप्लास ट्रान्सफॉर्म आहे म्हणून H ने या विशिष्ट समीकरणाची ठराविक आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे तर आपल्याला माहिती आहे की सर्किटचे ट्रान्सफर फंक्शन NDअसे म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये असे लिहिले जाऊ शकते आणि स्थिरतेच्या निकषांचे पालन करण्यासाठी H चे निकष काय आहेत ते पाहूया तर ते निकष म्हणजे जेथे N 0 च्या रूट्स ला झिरोज ऑफ H zeros of H म्हटले जाते तर N 0च्या रूट्सला पोलस् ऑफ H poles of H म्हटले जाते कारणH→∞ Hचे पोलस् आणि झिरोज बहुतेकदा s प्लेनमध्ये असतात तर आकृतीमध्ये दर्शविल्यानुसार बहुतेकदा Hचे पोलस् आणि झिरोज बहुतेकदा s प्लेनमध्ये असतात म्हणून साधारणपणे पोलस् डाव्या बाजूच्या अर्ध्या प्लेनमध्ये असतील आणि येथे झिरोज हे या किंवा त्या अशा कोणत्याही ठिकाणी असू शकतात किंवा कदाचित इमैजनेरी एक्सिस वर असू शकतात तसेच HsN D N s p1s p2 s pn आहे काय निकष आहेत तर सर्किटला स्थिर ठेवण्यासाठी दोन मुख्य आवश्यकता आहेत पहिली म्हणजे N ची डिग्री ही Dच्या डिग्री पेक्षा कमी असणे आवश्यक आहे जर ती नसेल तर काय होईल की जर तुम्ही Hs हा Hsknsnkn 1sn 1k1sk0RsDs अशाप्रकारे रीप्रेझेंट केला हे म्हणजे जेव्हा न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरच्या डिग्री पेक्षा जास्त असते प्लस असे काही रेसीडूअल जेथे रेसीडूअलची डिग्री डिनॉमिनेटर कमी असते अशा प्रकारच्या व्हॅल्यूचे हे एक एक्स्प्रेशन आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही ND चा भागाकार करता आणि ते सोडविता तेव्हा तुम्ही Hs हे या बेरजेच्या स्वरूपातले समीकरण प्लस रेसीडूअल भागिले डिनॉमिनेटर असे रिप्रेझेंट करू शकता आता जर आपण ही विशिष्ट अभिव्यक्ती पाहिली जिथे R जी एका मोठ्या विभागणीची उरलेली बाकी आहे ते D च्या डिग्रीपेक्षा कमी असेल तर जेव्हा t इन्फिनिटीच्या जवळ असेल तेव्हा हे स्थिर राहील परंतु आपण जर हा विशिष्ट भाग पाहिला तर या भागातील s ची व्हॅल्यू इन्फिनिटीच्या जवळची घेतली तर Hs ची व्हॅल्यू इन्फिनिटी होईल यामुळे Hs अनस्टेबल असेल म्हणून पहिली आवश्यकता अशी आहे की सिस्टम स्टेबल होण्यासाठी Ns ची डिग्री D च्या डिग्री पेक्षा कमी असावी म्हणून जेव्हा आपण Hचे इन्वर्स घेतो तेव्हा ते स्टॅबिलिटीची अट पूर्ण करीत नाही जी t∞htfinite अशी आहे त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे s हा न्यूमरेटरमध्ये एक स्वतंत्र परिमाण म्हणून असेल त्यामुळे Hफाइनाइट नसणार तेव्हा t हा इन्फिनिटीच्या जवळ असेल तेव्हा Hचे इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म फाइनाइट असेल म्हणूनच Nsची डिग्री D च्या डिग्री पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आता दुसरी अट अशी की Hचे सर्व पोलस् म्हणजेच D 0 या डिनॉमिनेटर समीकरणाचे सर्व रूट्स निगेटिव्ह रियल पार्टस् असले पाहिजे याचा अर्थ असा की s प्लेनच्या डाव्या अर्ध्या भागात सर्व पोलस् असावेत जर तुम्ही हा s प्लेन बघितला तर तुम्हाला सर्व पोलस् फक्त डाव्या अर्ध्या भागातच पाहिजेत तर सर्किटचे H स्टेबल राहण्यासाठी आवश्यकतेनुसार या दोन अटी आपल्याला पाळाव्या लागतील आता आपल्याला माहिती आहे की आपण H हे अशाप्रकारे दर्शवू शकतो म्हणून जर आपण इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म घेतला तर हे htk1e p1tk2e p2tkne pnt असे होईल आता तुम्ही जर या विशिष्ट समिकरणाकडे लक्ष दिले तर तुम्ही बघू शकाल की प्रत्येक पोल pi ची व्हॅल्यू सकारात्मक असेल जेणेकरून पोल s pi हा s प्लेनच्या डाव्या अर्ध्या भागात असेल तर तुम्ही पहाल की जर हे सकारात्मक असेल तर ही विशिष्ट अभिव्यक्ती e pit जी एक्सपोनेन्शियल पद्धतीने कमी होईल ज्यामुळे याची खात्री वाटते की h बाउन्डेड आहे म्हणजे ते टाईम t मध्ये होणाऱ्या वाढीबरोबर एखाद्या विशिष्ट व्हॅल्यू मध्ये कन्वर्ज होईल तसेच अस्थिर सर्किटमध्ये ते कधीही स्थिर स्थितीत पोहोचणार नाही कारण ट्रांसीएन्ट रिस्पॉन्स झिरो पर्यंत कमी होत नाही जर p पॉझिटिव्हस ऐवजी निगेटिव्ह असेल तर ती एक्सपोनेन्शियली वाढणारी टर्म आहे त्यानंतर मग काय होईल की ते कधीही स्थिर स्थितीत पोहोचणार नाही तो एक्सपोनेन्शियली कमी होत नाही तर ते एक्सपोनेन्शियली वाढत आहे या बाबतीत ट्रांसीएन्ट रिस्पॉन्स झिरो पर्यंत कमी होणार नाही म्हणजे स्टेडी स्टेट एनालिसिस हे फक्त स्टेबल सर्किट्स साठीच उपयोगाचे आहे आता आपण आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटशी हे कसे संबंधित आहे ते पाहूया जर सर्किट हे पॅसिव्ह एलिमेंट RLC आणि इंडिपेंडेंट सोर्स नी बनलेले आहे तर ही सिस्टीम अनस्टेबल होऊ शकत नाही कारण जर ही सिस्टीम अनस्टेबल असेल तर याचा अर्थ असा आहे की हे अनस्टेबल असेल तर असे सूचित होते की सोर्सेस झिरो वर सेट केले असताना देखील काही ब्रांच करंट आणि व्होल्टेज अमर्याद पणे वाढतील जे RLC घटक असलेल्या सर्किटमध्ये प्रत्यक्षात होत नाही कारण R मुळे रिस्पॉन्स कमी होत जातो तर पॅसिव्ह एलिमेंट मध्ये अशी अनिश्चित वाढ होऊ शकत नाही म्हणून पॅसिव्ह सर्किट एकतर स्टेबल असतात किंवा पोलचा वास्तविक भाग झिरो असतो म्हणजे याचा अर्थ असा आहे तर जेव्हा आपण हे उदाहरण पाहणार आहोत तेव्हा आपण त्याबद्दल चर्चा करू हे प्रकरण पाहूया आपल्याकडे सिरीज RLC सर्किट असल्यास RLC सर्किटचे ट्रान्सफर फंक्शन HsV0Vsअसे दिले जाऊ शकते तुम्ही जर हा रेशो संकलित केला तर HsV0Vs1sCRsL1sC1LCs2sRL1LC असेल तर डिनॉमिनेटर असा असेल Ds2sRL1LC0 आता हे सीरिज RLC सर्किटच्या बाबतीत आपल्याला मिळणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सारखेच हे आहे जेणेकरुन आता आपण असे म्हणू शकतो की या विशिष्ट सर्किटमध्ये दोन पोल्स असतील आणि त्यांची व्हॅल्यू p12 α ± 2 02असेल इथे αR2L आणि 01LC आहे आणि हे आपण आधीच सिरीज RLC सर्किट बद्दल चर्चा करीत होते तेव्हा पाहिले आहे आता जर ह्या एक्सप्रेशनसाठी R L आणि C झिरो पेक्षा मोठे असतील तर दोन पोल्स हे नेहमी s प्लेनच्या डाव्या अर्ध्या भागात असतील हे सूचित करते की सर्किट नेहमी स्टेबल असते तरीसुद्धा जेव्हा तुम्ही पाहता की R0α0असेल तेव्हा हे सर्किट ऑसिलेटरी असेल तर जरी आयडीयली हे शक्य असले तरी हे प्रत्यक्षात होत नाही कारण R कधीही झिरो होणार नाही जेव्हा आपल्याकडे R 0 α 0 असेल तेव्हा ही विशिष्ट परिस्थिती वापरू म्हणजे पॅसिव्ह सर्किट्स मध्ये रियल पार्ट नसलेले होल्स असतील तर जेव्हा पोल्स इमेजनरी अक्सिसवर असतात त्यावेळी रियल पार्ट झिरो असतो आणि रिस्पॉन्स ऑसिलेटरी असेल तर याबरोबर आपण आपले आजचे व्याख्यान संपवू आणि आपण पुढील व्याख्यानामध्ये देखील या विशिष्ट बाबींविषयी आपली चर्चा चालू ठेवू